पेटंटयोग्यता शोधाची आवश्यकता केव्हा नसते पेटंटयोग्यता शोधाची आवश्यकता केव्हा नसते तीन प्रकारच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला तुमच्या शोधाचा पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याची गरज नसते किंवा असा अहवाल प्राप्त करण्याचा फायदा नसतो तीन प्रकारच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला तुमच्या शोधाचा पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याची गरज नसते किंवा असा अहवाल प्राप्त करण्याचा फायदा नसतो यातील पहिले प्रकरण म्हणजे शोधकर्ता किंवा ग्राहकास पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करणे आणि पेटंट फाईल आणि ड्राफ्ट करण्यासाठी लागणारा खर्च करणे परवडणारे नसते यातील पहिले प्रकरण म्हणजे शोधकर्ता किंवा ग्राहकास पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करणे आणि पेटंट फाईल आणि ड्राफ्ट करण्यासाठी लागणारा खर्च करणे परवडणारे नसते यासाठी लागणारा खर्च किती आहे यावर हे अवलंबून असते यासाठी लागणारा खर्च किती आहे यावर हे अवलंबून असते जर शोधकर्ता किंवा ग्राहक यांच्याकडील आर्थिक साधने मर्यादित असतील तर पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करणे आणि त्यानंतर पेटंट फाईल आणि ड्राफ्ट करणे सोयीचे नाही जर शोधकर्ता किंवा ग्राहक यांच्याकडील आर्थिक साधने मर्यादित असतील तर पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करणे आणि त्यानंतर पेटंट फाईल आणि ड्राफ्ट करणे सोयीचे नाही विशेषतः भारतासारख्या बाजारपेठांमध्ये पेटंट संदर्भातील प्रक्रियांसाठी मोठा खर्च करावा लागतो विशेषतः भारतासारख्या बाजारपेठांमध्ये पेटंट संदर्भातील प्रक्रियांसाठी मोठा खर्च करावा लागतो शोधकर्ता किंवा ग्राहक यांनी असा खर्च केला आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या शोधामध्ये पेटंट मान्यता मिळविण्यासाठी काही नव्हते तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची स्थिती बिकट होते शोधकर्ता किंवा ग्राहक यांनी असा खर्च केला आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या शोधामध्ये पेटंट मान्यता मिळविण्यासाठी काही नव्हते तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची स्थिती बिकट होते तेव्हा पेटंट्स संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी त्याचा खर्च परवडण्याजोगा आहे का याचा विचार केला पाहिजे तेव्हा पेटंट्स संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी त्याचा खर्च परवडण्याजोगा आहे का याचा विचार केला पाहिजे त्याऐवजी तुम्ही पेटंट फाईल करण्यासंदर्भातील अर्जाची तयारी करून असा अर्ज दाखल करू शकता त्याऐवजी तुम्ही पेटंट फाईल करण्यासंदर्भातील अर्जाची तयारी करून असा अर्ज दाखल करू शकता याचा परिणाम म्हणून शोधकर्त्यास उदाहरणार्थ तो जर एखाद्या विद्यापीठातील प्राध्यापक असेल तर आपले संशोधन शोध पत्रिकेच्या द्वारे प्रकाशित करता येते याचा परिणाम म्हणून शोधकर्त्यास उदाहरणार्थ तो जर एखाद्या विद्यापीठातील प्राध्यापक असेल तर आपले संशोधन शोध पत्रिकेच्या द्वारे प्रकाशित करता येते तेव्हा पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याएवजी तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाचा पेटंट अर्ज फाईल करू शकता तेव्हा पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याएवजी तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाचा पेटंट अर्ज फाईल करू शकता याद्वारे ग्राहकास त्याचे उत्पादन खुले करता येईल किंवा परदेशांमध्ये ही पेटंट अर्ज फाईल करता येईल याद्वारे ग्राहकास त्याचे उत्पादन खुले करता येईल किंवा परदेशांमध्ये ही पेटंट अर्ज फाईल करता येईल या सर्व प्रकरणांमध्ये तुम्हाला पेटंटयोग्यता अहवाल प्राप्त करण्याची गरज नाही या सर्व प्रकरणांमध्ये तुम्हाला पेटंटयोग्यता अहवाल प्राप्त करण्याची गरज नाही ज्या प्रकरणांमध्ये वेळेची मर्यादा आहे त्या प्रकरणांमध्ये तुम्ही एकाच वेळी शोध अहवालाची तयारी करू शकता आणि पेटंट फाईल करण्यासाठी ड्राफ्टिंग करू शकता ज्या प्रकरणांमध्ये वेळेची मर्यादा आहे त्या प्रकरणांमध्ये तुम्ही एकाच वेळी शोध अहवालाची तयारी करू शकता आणि पेटंट फाईल करण्यासाठी ड्राफ्टिंग करू शकता याद्वारे तुम्ही वेळेची बचत करू शकता आणि पेटंटयोग्यता शोधा द्वारे ड्राफ्टिंग प्रक्रिये मध्ये सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट ही साध्य करू शकता याद्वारे तुम्ही वेळेची बचत करू शकता आणि पेटंटयोग्यता शोधा द्वारे ड्राफ्टिंग प्रक्रिये मध्ये सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट ही साध्य करू शकता याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही पेटंट अर्जाचे ड्राफ्टिंग करतात तेव्हा पेटंटयोग्यता शोध अहवाल तुम्हाला पेटंट संदर्भातील दावा कसा करायचा त्यात बदल कसे करायचे पेटंट अर्ज योग्य पद्धतीने कसा करायचा शोधा संबंधीचा पूर्व शोध कसा घ्यायचा या आणि अशा अनेक बाबींचे मार्गदर्शन करतो याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही पेटंट अर्जाचे ड्राफ्टिंग करतात तेव्हा पेटंटयोग्यता शोध अहवाल तुम्हाला पेटंट संदर्भातील दावा कसा करायचा त्यात बदल कसे करायचे पेटंट अर्ज योग्य पद्धतीने कसा करायचा शोधा संबंधीचा पूर्व शोध कसा घ्यायचा या आणि अशा अनेक बाबींचे मार्गदर्शन करतो तेव्हा जर वेळेची मर्यादा असेल तर शोध अहवाल आणि ड्राफ्टिंग एकत्रितपणे करणे फायदेशीर ठरते तेव्हा जर वेळेची मर्यादा असेल तर शोध अहवाल आणि ड्राफ्टिंग एकत्रितपणे करणे फायदेशीर ठरते पेटंट योग्यताशोध अहवाल प्राप्त न करण्याचे तिसरे कारण म्हणजे असा शोध अहवाल प्राप्त करण्या द्वारे जेव्हा काहीही साध्य होणार नसते जसे की जर तंत्रज्ञान खूप नवीन असेल आणि त्यावर शोध घेण्यासाठी फारसे साहित्य उपलब्ध नसेल तसेच तंत्रज्ञानास गुप्त ठेवलेले असेल किंवा त्या क्षेत्रातील संशोधक व पेटंट संदर्भातील इतर घटक खूप मर्यादित प्रमाणात असतील पेटंट योग्यताशोध अहवाल प्राप्त न करण्याचे तिसरे कारण म्हणजे असा शोध अहवाल प्राप्त करण्या द्वारे जेव्हा काहीही साध्य होणार नसते जसे की जर तंत्रज्ञान खूप नवीन असेल आणि त्यावर शोध घेण्यासाठी फारसे साहित्य उपलब्ध नसेल तसेच तंत्रज्ञानास गुप्त ठेवलेले असेल किंवा त्या क्षेत्रातील संशोधक व पेटंट संदर्भातील इतर घटक खूप मर्यादित प्रमाणात असतील तेव्हा या सर्व प्रकरणांमध्ये तुम्ही पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त न करणे योग्य आहे करण त्याद्वारे तुम्हाला फारसे काही मिळवता येणार नाही तेव्हा या सर्व प्रकरणांमध्ये तुम्ही पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त न करणे योग्य आहे करण त्याद्वारे तुम्हाला फारसे काही मिळवता येणार नाही जर तुम्हाला तुमच्या शोधाच्या ज्ञानक्षेत्रातील चांगली माहिती असेल आणि तुम्ही शोध घेऊ शकत असाल तेव्हा अशा परिस्थितीतही तुम्ही पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याची गरज नाही जर तुम्हाला तुमच्या शोधाच्या ज्ञानक्षेत्रातील चांगली माहिती असेल आणि तुम्ही शोध घेऊ शकत असाल तेव्हा अशा परिस्थितीतही तुम्ही पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याची गरज नाही उदाहरणार्थ काही विद्यापीठातील प्राध्यापकांना त्यांच्या ज्ञान क्षेत्रातील घडामोडींची अद्ययावत माहिती असते जी अशा शोध अहवालांमधून प्राप्त होणाऱ्या माहितीपेक्षा अधिक चांगली असते उदाहरणार्थ काही विद्यापीठातील प्राध्यापकांना त्यांच्या ज्ञान क्षेत्रातील घडामोडींची अद्ययावत माहिती असते जी अशा शोध अहवालांमधून प्राप्त होणाऱ्या माहितीपेक्षा अधिक चांगली असते तेव्हा या सर्व प्रकरणांमध्ये तुम्हाला पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याची गरज नसते तेव्हा या सर्व प्रकरणांमध्ये तुम्हाला पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याची गरज नसते मात्र आपण आधीच्या पाठांमध्ये पाहिल्या प्रमाणे पेटंटयोग्यता शोध अहवाल पेटंट ड्राफ्टिंग प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात मात्र आपण आधीच्या पाठांमध्ये पाहिल्या प्रमाणे पेटंटयोग्यता शोध अहवाल पेटंट ड्राफ्टिंग प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात